युनिट टेस्टिंग या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे तर आपण युनिट टेस्टिंग वर चर्चा सुरू ठेवू आम्ही असे म्हणत होतो की युनिट टेस्टिंग मध्ये प्रत्येक युनिट ची इतर युनिट्सपेक्षा स्वतंत्रपणे टेस्टिंग केली जाते याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या युनिटला इतर काही युनिटमधून कॉल करण्याची आवश्यकता असेल आणि ते इतर काही युनिट्सला कॉल करत असेल तर आपल्याला त्याची स्वतंत्रपणे टेस्टिंग करायची असल्याने येथे ड्रायव्हर्स आणि स्टब्स अशी छोटी सॉफ्टवेअर लिहावी लागतील जे फंक्शन किंवा युनिट या युनिटला कॉल करते ड्रायव्हर त्याच्यासारखे काम करते आणि शक्यतो आपण टेस्टिंग करत असलेल्या युनिटला काही डेटा पुरवते तर स्टब हे जे फंक्शन अद्याप लिहिलेले नाही किंवा उपलब्ध नाही त्याच्यासारखे काम करते आपण या युनिटची इतर युनिटपेक्षा स्वतंत्र टेस्टिंग घेत आहोत आणि म्हणून आपण येथे एक स्टब वापरतो जे इतर युनिटच्या वर्तनाचे अनुकरण करते आपण येथे फक्त काही संख्या साठविल्या आहेत जर हे दुसरे युनिट डेटा 2 ने कॉल केले गेले तर ते डेटा 11 किंवा अजून काहीतरी परत करते नुसते काही लुक अप पार पाडते ड्रायव्हर आणि स्टब ही अतिशय सोपी सॉफ्टवेअर आहेत आणि हे इतर युनिट्सच्या वर्तनाचे अनुकरण करतात कारण आपण या युनिटची अलगीकरणात टेस्टिंग करत आहोत हे एक युनिट आहे हे एक स्टब आहे ज्याला या युनिटने कॉल करणे आवश्यक आहे आणि आपण येथे स्टब लिहिलेला आहे काही सॅम्पल डेटा साठी आपण शोधतो आणि जर त्याला काही वॅल्यू सह कॉल केले गेले असेल तर स्टब मध्ये शोधले जाते आणि ते येथे परिणाम देते ज्या प्रोसिजर ची टेस्टिंग चालू आहे त्याला ड्रायव्हर केवळ कॉल करत नाही तर या प्रोसिजर ला लागू शकणारा ग्लोबल डेटा वगैरे त्याच्याकडे असू शकतो युनिटला काही ग्लोबल व्हेरिएबल्स ची आवश्यकता असू शकते आणि ड्रायव्हरकडे ते असू शकते आता एक छोटीशी प्रश्नमंजुषा घेऊ या आपल्याला युनिट टेस्टिंग म्हणजे काय ते माहित आहे त्याचा किमान उद्देश काय असतो हे माहित आहे तुम्हाला काय वाटते युनिट टेस्टिंग व्हॅलिडेशन क्रिया आहे कि व्हेरिफिकेशन क्रिया याचे उत्तर असे आहे की युनिट टेस्टिंग एक व्हेरिफिकेशन क्रिया आहे ती व्हॅलिडेशन क्रिया नाही कारण व्हॅलिडेशन मध्ये आपण सिस्टिम च्या संपूर्ण फंक्शनालिटीची त्याच्या रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन बरोबर टेस्टिंग घेत असतो तर युनिट टेस्टिंग मध्ये आपण फक्त एका फंक्शन किंवा युनिट ची डिटेलड डिझाइन बरोबर टेस्टिंग घेतो डिटेलड डिझाइन मध्ये या युनिट चे स्पेसिफिकेशन असते युनिट टेस्टिंग दरम्यान आपण कोड डिटेल डिझाइनच्या अनुरूप लिहिला आहे की नाही हे तपासतो आणि म्हणून युनिट टेस्टिंग ही एक व्हेरिफिकेशन क्रिया आहे आता आपण युनिट टेस्ट साठी टेस्ट केसेस ची कशी डिझाईन करतो ते पाहू टेस्ट केसेस डिझाईन करण्यासाठी मूलतः 3 मुख्य पध्दती आहेत एक म्हणजे ब्लॅक बॉक्स अँप्रोच व्हाईट बॉक्स अँप्रोच आणि ग्रे बॉक्स अँप्रोच ब्लॅक बॉक्स अँप्रोच नावाप्रमाणे आपल्याला युनिट चा कोड पाहण्याची गरज नाही आपण फक्त युनिटचे इनपुट आउटपुट स्पेसिफिकेशन डिटेल स्पेसिफिकेशन हे युनिट कुठे असायला हवे ते काय करते डेटा दिल्यास ते काय करेल काय परिणाम देते ते पाहतो व्हाईट बॉक्स टेस्टिंग साठी आपल्याला प्रत्यक्षात कोड पाहावा लागेल आपण टेस्ट केस डिझाईन करताना वेगवेगळे कोड एलेमेंट्स जसे कि कंडिशन स्टेटमेंट्स डिसीजन स्टेटमेंट्स वगैरे कव्हर होतात कि नाही याचे निरीक्षण करण्यासाठी कोड पाहतो तिसरा ग्रे बॉक्स अँप्रोच आहे जिथे आपण युनिट चे डिझाईन बघतो आणि टेस्ट केसेस डेव्हलप करतो ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये आपण फक्त इनपुट आउटपुट पाहतो आणि टेस्ट केस डेव्हलप करतो व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये आपण कोड पाहतो आणि सोर्सकोड च्या आधारावर आपण टेस्ट केस ची डिझाईन करतो ग्रे बॉक्स टेस्टिंग मध्ये आपण इनपुट आउटपुट स्पेसिफिकेशन्स किंवा कोड पाहत नाही आपण फक्त डिझाईन पाहतो आणि त्यावर आधारित टेस्ट केसेस ची निर्मिती करतो प्रथम आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग पाहू ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये सॉफ्टवेअर ला ज्या युनिटचा आपण विचार करत आहोत त्याला ब्लॅक बॉक्स मानले जाते कोड कशा पद्धतीने लिहिला आहे हे आपल्याला माहित नसते आपल्याला फक्त काय इनपुट आहे आणि ते काय आउटपुट देते हे माहित असते याला सॉफ्टवेअरचे फंक्शनल स्पेसिफिकेशन देखील म्हणतात येथे टेस्ट केसेस फंक्शनल स्पेसिफिकेशन बघून तयार केल्या जातात आपल्याला येथे कोड पाहण्याची गरज नाही आणि या कारणास्तव ब्लॅक बॉक्स टेस्टिंगला फंक्शनल टेस्टिंग असेही म्हणतात ब्लॅक बॉक्स टेस्टिंग स्ट्रॅटेजिज पाहण्यापूर्वी आपण एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर देऊ या ब्लॅक बॉक्स टेस्टिंगमध्ये असे काय कठीण आहे आपल्याला इनपुट डेटा माहित आहे आपल्याला काय आउटपुट येणार ते माहित आहे तर याबद्दल काय कठीण आहे या ब्लॅक बॉक्स टेस्टिंगबद्दल कठीण गोष्ट म्हणजे व्यावहारिक सॉफ्टवेअरसाठी युनिट साठी डेटा डेटा डोमेन अत्यंत मोठी असेल डेटा डोमेनच्या सर्व एलिमेंट्स सोबत टेस्टिंग करणे खूप कठीण होईल आणि एवढेच नव्हे तर कदाचित युनिट अनेक पॅरामीटर्स घेत असेल आणि प्रत्येक पॅरामीटर ची त्याची स्वतःची डेटा स्पेस असेल जेव्हा आपण टेस्टिंग करतो तेव्हा आपल्याला केवळ प्रत्येक पॅरामीटर ने घेतलेल्या डेटा वॅल्यू चाच विचार करावा लागणार नाही तर आपल्याला वेगवेगळ्या पॅरामीटर्सच्या वेगवेगल्या जोड्या देखील तपासाव्या लागतात फक्त सर्व वॅल्यूज असणारे पॅरामीटर घेणे पुरेसे नाही आपल्याला एका पॅरामीटरच्या प्रत्येक वॅल्यू साठी इतर पॅरामीटर्स च्या सर्व वॅल्यूज विचारात घेऊन काय परिणाम येतो हे तपासावे लागेल हे तर वेगवेगळ्या पॅरामीटर्स च्या वॅल्यूजचे कॉम्बिनेशन्स आहे ही कठीण समस्या आहे एवढेच नाही जरी ते फंक्शन एक पॅरामीटर घेत असले तरी टेस्ट केसेस ची संख्या खूप मोठी असू शकते आणि नंतर साधारणपणे तुम्हाला अनेक पॅरामीटर्स चा विचार करावा लागेल आपण एक अगदी सोपे उदाहरण घेऊ आपण एक अतिशय सोपा कोड लिहिला आहे जो 2 इंटिजर आर्ग्युमेंट्स घेतो येथे युनिट एक फंक्शन आहे फंक्शनचे नाव चेक इक्वल आहे जे 2 इंटिजर आर्ग्युमेंट्स घेते आणि जर ते समान नसतील तर ते शून्य परत करते आणि जर ते समान असतील तर 1 परत करते हे अतिशय साधे फंक्शन आहे आणि आपण त्याची टेस्टिंग करण्याचा प्रयत्न करीत आहोत परंतु जर आपल्याला संपूर्ण टेस्टिंग करायची असेल ते x आणि y च्या सर्व संभाव्य वॅल्यूजसाठी फंक्शन योग्य कार्य करते की नाही हे पाहायचे असेल तर आपल्याला x आणि y ची किती वॅल्यूज आहेत x आणि y साठी डोमेन साईझ काय आहे याचा विचार करावा लागेल 64 बिट कॉम्पुटर गृहीत धरून x साठी डोमेन साईझ 264 आहे आणि त्याचप्रमाणे y साठी 264 आहे आणि मग आपल्याला या 2 पॅरामीटर्स च्या सर्व संभाव्य जोड्यांचा विचार करावा लागेल आणि म्हणून ते 2128 बनते जर आपण खरोखरच या 2128 डेटा वॅल्यूज सह टेस्टिंग केलीतर जिज्ञासा म्हणून किती वेळ लागेल ते तपासा जरी आपण प्रत्येक वॅल्यू पेर साठी 10 सेकंद घेतले तर सर्व संभाव्य वॅल्यूज तपासायला अब्ज वर्षे लागतील पण मग तुम्ही असे म्हणू शकता की ही सर्व संभाव्य वॅल्यूज स्वयंचलितपणे निर्माण करूया आणि कॉम्पुटर ला ते कार्यान्वित करायला देऊया तरीपण सर्व संभाव्य वॅल्यूज निर्माण करण्यास देखील बराच वेळ लागेल कारण प्रत्येक अंमलबजावणीला मर्यादित वेळ लागतो आणि ते बराच काळ चालू राहील एवढेच नाही तर अशा ऑटोमॅटिक टेस्टिंग ची सुद्धा स्वतःची समस्या आहे कारण जरी निकाल लागला तर तो योग्य निकाल आहे की नाही हे आपल्याला माहित नाही एकमेव गोष्ट जी आपल्याला मिळू शकते ती म्हणजे क्रॅश असो आम्हाला इथे लक्ष वेधायचं होतं ते म्हणजे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग बद्दलची कठीण गोष्ट काय आहे तर अस्तित्वात असणाऱ्या संभाव्य डेटा आयटम ची संख्या खूप मोठी असू शकते टेस्ट केसेस च्या डिझाइनमध्ये आपला हेतू टेस्ट केसेसच्या संचाची अशा पद्धतीने डिझाईन करणे कि ते सर्व संभाव्य वॅल्यूजसह टेस्टिंग करण्याइतकेच प्रभावी असले पाहिजे परंतु आपण किमान टेस्ट केसेसचा वापर केला पाहिजे आपण ते कसे करू आपण अनेक ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेक्निक्स पाहू परंतू सर्व ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये एक गोष्ट सामान्य आहे ती म्हणजे येथे आपण डोमेनचे मॉडेल तयार करतो कारण डेटा डोमेन खूप मोठी असते तुम्ही स्वतः डोमेन बघून त्याची प्रभावीपणे टेस्टिंग करू शकत नाही कारण संभाव्य वॅल्यूज बऱ्याच असतात आपण एक मॉडेल तयार करतो ज्याला आपण डोमेन मॉडेल देखील म्हणतो आणि या डोमेन मॉडेल वर आधारीत आपण टेस्ट डेटा निवडतो येथे हि मुख्य कल्पना आहे आता त्या आधारावर आपण टेस्ट केसेस डिझाईन कशी करतो ते पाहू त्याआधी व्हाईट बॉक्स टेस्टिंगबद्दल एक मूलभूत कल्पना पाहूया व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये आपण कोड बघतो आणि त्या आधारावर आपल्याला सॉफ्टवेअरची अंतर्गत रचना काय आहे हे माहित होते आणि म्हणून व्हाईट बॉक्स टेस्टिंगला स्ट्रक्चरल टेस्टिंग असे देखील म्हणतात आता आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेस्ट केसेस डिझाईन पाहू ब्लॅक बॉक्स टेस्ट केसेस डिझाईन करण्यासाठी कोणकोणत्या विविध स्ट्रॅटेजिज उपलब्ध आहेत ब्लॅक बॉक्स टेस्ट केस साठी आपण फक्त इनपुट आउटपुट पाहतो आपल्याला इनपुट काय असेल संबंधित आउटपुट काय असेल हे माहित असते आणि आपल्याला सिस्टिम बद्दल कोणतेही ज्ञान असणे आवश्यक नसते सिस्टिम आपल्याला एखाद्या ब्लॅक बॉक्स सारखा भासते आणि म्हणून याला इनपुट आउटपुट ड्रिव्हन टेस्टिंग किंवा डेटा ड्रिव्हन टेस्टिंग असेही म्हणतात टेस्ट केस डिझाइनमध्ये आपले ध्येय असते कि शक्य तितक्या कमीत कमी टेस्ट केसेस मध्ये संपूर्ण इनपुटसह टेस्टिंग ची पूर्णता प्राप्त करणे अनेक ब्लॅक बॉक्स स्ट्रॅटेजिज अस्तित्वात आहेत उदा सिनॅरिओ कव्हरेज इक्विवलेन्स पार्टिशनिंग स्पेशल वॅल्यू टेस्टिंग बाउंडरी वॅल्यू टेस्टिंग कॉझ एफर्ट टेस्टिंगकॉम्बिनेटोरिअल टेस्टिंग ऑर्थोगोनल एरे टेस्टिंग चला या टेक्निक्स पाहूया प्रथम इक्विवलेन्स क्लास टेस्टिंग पाहू इक्विवलेन्स क्लास टेस्टिंग मध्ये आपल्याला डोमेन चे मॉडेल तयार करण्याची आवश्यकता असते ज्याला इक्विवलेन्स पार्टिशन्स म्हणतात आपण इनपुट डोमेन चे इक्विवलेन्स क्लास मध्ये विभाजन करतो कल्पना अशी आहे की आपण इनपुट डेटा चे अनेक क्लासेस मध्ये विभाजन करतो आणि प्रत्येक क्लासची अशी खासियत असते की जर आपण एखाद्या क्लास मधील कोणतीही वॅल्यू वापरली आणि परिणाम पाहिला तर आपल्याला सारखाच परिणाम मिळाला असता अगर आपण त्याच वर्गातून इतर कोणतीही दुसरी वॅल्यू वापरली असती प्रोग्राम इक्विवलेन्स क्लास मधील प्रत्येक इनपुट वॅल्यूसाठी समान तऱ्हेने काम करतो जेव्हा तुम्हाला वाटते कि तुम्ही इक्विवलेन्स क्लासेस विकसित केले आहेत तेव्हा प्रत्येक इक्विवलेन्स क्लास साठी एकाच क्लास मधील सर्व वॅल्यूज एकमेकांशी समतुल्य असतात म्हणून कोणत्याही एका वॅल्यू सह सॉफ्टवेअर तपासणे हे त्या क्लास मधील इतर सर्व वॅल्यूज बरोबर सॉफ्टवेअर तपासण्या सारखेच आहे जर तुम्ही सिनॅरिओ बेस्ड टेस्टिंग करत असाल तर येथे आपण सॉफ्टवेअर साठी वेगवेगळ्या सिनॅरिओज ची तपासणी करतो सिनॅरिओ बेस्ड टेस्टिंग अगदी सोपे आहे आपण पुस्तक परत करणे हे उदाहरणार्थ घेऊया एक सिनॅरिओ असू शकतो की पुस्तक यशस्वीरित्या परत केले गेले दुसरा सिनॅरिओ असा असू शकतो कि कोणीतरी ते पुस्तक आरक्षित केले होते म्हणून पुस्तक परत करणे शक्य झाले नाही तिसरा सिनॅरिओ सदस्याचे सदस्यत्व कालबाह्य झाले असेल आणि नूतनीकरण करताना असे म्हटले जाईल की सदस्यत्व कालबाह्य झाले आहे आपण पुस्तकाचे नूतनीकरण करू शकत नाही कृपया पुस्तक परत करा हे वेगवेगळे सिनॅरिओ योग्यरित्या अंमलात आणले आहेत का सिनॅरिओ बेस्ड टेस्टींगमध्ये रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट सामान्यत विविध फंक्शनेलिटीज चे सर्व संभाव्य सिनॅरिओज दस्तऐवज करते आणि आपण प्रत्येक सिनॅरिओ साठी टेस्ट केसेस लिहितो तर इक्विवलेन्स पार्टिशनिंग मध्ये अर्थातच प्रत्येक सिनॅरिओ हा एक भिन्न इक्विवलेन्स क्लास असतो या वरून असे समजते कि जर आपल्याला वेगवेगळे सिनॅरिओ माहित असतील या युनिट चे स्पेसिफिकेशन माहित असेल आणि त्यासाठी वेगवेगळे सिनॅरिओ काय आहेत हे आपल्याला माहीत असेल तर या युनिट साठी जेवढे सिनॅरिओ असतील किमान तितके आपल्या कडे इक्विवलेन्स क्लासेस असतील चला ते पाहूया इक्विवलेन्स क्लास टेस्टिंग मध्ये आपण इनपुट डोमेन वेगवेगळ्या इक्विवलेन्स क्लासेस मध्ये विभाजतो हे इनपुट डोमेन 3 इक्विवलेन्स क्लासेस मध्ये विभागले गेले आहे आणि जर आपण या इक्विवलेन्स क्लासेस मधून कोणतीही एक वॅल्यू घेऊन सिस्टिम टेस्टिंग केली तर ती टेस्टिंग तितकीच चांगली होणार आहे जितकी आपण त्याच क्लास मधील इतर वॅल्यूज घेऊन टेस्टिंग केली असती म्हणून इक्विवलेन्स टेस्टिंग साठी आपण फक्त एक वॅल्यू विचारात घेतो कोणतेही एक वॅल्यू त्याच क्लास मधल्या इतर कोणत्याही दुसऱ्या वॅल्यूज इतकी चांगले असणे या मागे कोणता तर्क आहे हे अझम्पशन आहे या अझम्पशनचा बेस असा की जर सॉफ्टवेअरचे एक फीचर या टेस्ट डेटा पैकी एका वॅल्यू ने कार्यान्वित केले गेले तर ते काही प्रोगाम एलेमेंट्स ची अंमलबजावणी करते आणि त्याच टेस्ट डेटा पैकी इतर अन्य वॅल्यूज समान प्रोगाम एलेमेंट्स संच अंमलात आणणार आहेत म्हणून आपण पाहू कि जर आपल्याला एखाद्यासाठी यश मिळाले तर इतर सर्वांसाठी देखील यशच मिळेल जर ते एखाद्यासाठी अपयशी ठरले तर इतर सर्वांसाठी सुद्धा अपयशीच ठरेल येथे मुख्य अझम्पशन असे आहे की कोणतीही एक वॅल्यू इतर कोणत्याही डेटाप्रमाणे प्रोग्राम मधील समान प्रोगाम एलेमेंट्स चा शोध घेते इक्विवलेन्स पार्टिशनिंग करताना येणारी सर्वात कठीण समस्या म्हणजे युनिट आणि त्याचे इनपुट आउटपुट वर्णन दिलेले असताना आपण इक्विवलेन्स क्लासेस कसे डिझाइन करू एक गोष्ट म्हणजे आपण सिनॅरिओज ओळखतो आपण इनपुट डेटा चे परीक्षण करतो आपण वेगवेगळ्या डेटा साठी येणाऱ्या आउटपुट चे परीक्षण करतो आणि मग त्यावर आधारित आपण सिनॅरिओज ची रचना करतो इक्विवलेन्स क्लास पार्टिशनिंग चे डिझाईन कशी करावे याबद्दल आपल्याकडे काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत जर एखादा इनपुट डेटा रेंज ऑफ वॅल्यूज द्वारे निर्देशित केला आहे म्हणजे तो शून्य ते 1000 किंवा काहीतरी दरम्यान असू शकतो तर आपल्याकडे 1 वैध आणि 2 अवैध इक्विवलेन्स क्लासेस आहेत जर टेस्ट डेटा विशिष्ट संख्या निर्देशित करतो तर आपल्याकडे 1 वैध आणि 1 अवैध इक्विवलेन्स क्लासेस आहेत जर इनपुट बूलियन असेल तर आपल्याकडे 1 वैध आणि 1 अवैध इक्विवलेन्स क्लास आहे टेलिफोन क्रमांकाचा एरिया कोड 10000 ते 90000 दरम्यान आहे असे म्हणूया त्यासाठी इक्विवलेन्स क्लासेस काय असतील 3 इक्विवलेन्स क्लासेस असतील 2 अवैध 10000 पेक्षा कमी 90000 पेक्षा जास्त आणि वैध इक्विवलेन्स क्लास 10000 ते 90000 दरम्यान त्याचप्रमाणे आपल्याकडे 6 कॅरॅक्टर असलेला संकेतशब्द असू शकते त्यासाठी आपल्याकडे 1 इक्विवलेन्स क्लास असा असू शकतो ज्यामध्ये 6 पेक्षा कमी कॅरॅक्टर असतील आणि दुसरा इक्विवलेन्स क्लास ज्यामध्ये तंतोतंत 6 कॅरॅक्टर आहेत तिसरा इक्विवलेन्स क्लास ज्यात 6 पेक्षा जास्त कॅरॅक्टर असतील आपण चर्चा केलेल्या गोष्टींवर आधारित काही उदाहरणे पाहू आणि आपण इक्विवलेन्स क्लासेस ओळखू शकतो का ते पाहू आणि नंतर आम्ही काही प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स तुम्हाला देऊ जेणेकरून तुम्ही इक्विवलेन्स क्लासेस तयार करू शकता की नाही हे कळू शकेल कधी कधी इक्विवलेन्स क्लासेस ची डिझाईन करणे खूप आव्हानात्मक असू शकते चला अगदी सोप्या प्रॉब्लेम ने सुरुवात करूया आपले युनिटफंक्शन 3 इंटेजर्स घेते आणि ते त्रिकोणाच्या 3 बाजू दर्शवते ते त्रिकोणाचा समद्विभुज विषमभुज आणि समभुज यापैकी कोणता प्रकार आहे किंवा तो त्रिकोणच नाही इत्यादी प्रिंट करते आपण टेस्ट केसेस ची डिझाईन कशी करू आपण सिनॅरिओ कव्हरेज करूया ती पहिली गोष्ट आहे येथे पहा हे फंक्शनेलिटीज चे वेगवेगळे सिनॅरिओ आहेत एका सिनॅरिओ तो त्रिकोण समद्विभुज आहे असे दुसऱ्या सिनॅरिओ मध्ये विषमभुज तिसऱ्या सिनॅरिओ मध्ये समभुज चौथा मध्ये तो त्रिकोणच नाही वगैरे प्रिंट करते आपल्याकडे समद्विबाहु विषमभुज समभुज त्रिकोणाशी परिभाषित केलेले इक्विवलेन्स क्लासेस असणे आवश्यक आहे कारण प्रोग्राम मधील वेगवेगळे प्रोग्राम एलेमेंट्स वापरले जाणार आहेत जेव्हा आपण डिकलेर करतो की फंक्शन 3 बाजू घेते आणि समद्विभुज विषमभुज किंवा समभुज यापैकी काही आउटपुट देते तेव्हा प्रोग्रॅम चे वेगवेगळे प्रोग्राम एलेमेंट्स वापरले जातात आपण येथून 1 येथून 1 येथून 1 वॅल्यू घेतो एकदा आपल्याकडे याच्याशी संबंधित इक्विवलेन्स क्लासेस तयार झाले मग आपल्या कडे या वॅल्यूज येऊ शकतात तर येथे मुख्य कल्पना अशी आहे की इक्विवलेन्स क्लासेस मधील पहिल्या स्तरावर आपण इक्विवलेन्स क्लासेस चे 2 संच तयार करतो येथे प्रत्यक्षात 2 इक्विवलेन्स क्लासेस आहेत इक्विवलेन्स क्लासेसचा वैध संच आणि अवैध संच प्रथमतः आपल्याकडे वैध अवैध असे 2 इक्विवलेन्स क्लासेस आहेत आणि या प्रत्येकासाठी आपण पुढील इक्विवलेन्स क्लास डिझाइन करतो आपण वैध इक्विवलेन्स क्लासमध्ये पुढील इक्विवलेन्स क्लास शोधतो हे वैध इक्विवलेन्स क्लासचे संच आहेत आणि हे अवैध इक्विवलेन्स क्लासचे संच आहेत एकदा का आपण इक्विवलेन्स पार्टिशनिंग केले तर आपल्याला सर्व वैध इक्विवलेन्स क्लासेस आणि सर्व अवैध इक्विवलेन्स क्लासेस आढळतात आपण त्या प्रत्येकामधून फक्त एक वॅल्यू यादृच्छिकपणे निवडतो आणि ते आपले इक्विवलेन्स क्लास टेस्ट सुट तयार करेल मी येथे थांबतो आणि आपण पुढील सत्रात या मुद्द्यापासून पासून पुढे पाहूया